नमस्ते गेल्या काही सत्रामध्ये आपण भारतीय शिपिंग कॉर्पोरेशनच्या बाबतीत चर्चा करीत आहोत आणि मागील आकडेवारीच्या तुलनेत सध्याच्या आकडेवारीची तुलना केली असता कंपेरीटीव्ह स्टेटमेंट तयार करून हॉरिझॉन्टल विश्लेषण कसे करावे हे आपण पाहिले आहे मग आपण हे देखील पाहिले आहे की वर्टीकल विश्लेषणासाठी सामान्य आकाराचे स्टेटमेंट कसे तयार करावे जेणेकरून आपण सर्व आकडेवारी 100 च्या टक्केवारीत रुपांतरित करू आणि नंतर आपण पूर्वीच्या वर्षांत त्याच कंपनीशी तुलना करू किंवा जोडी गटातील वेगवेगळ्या खेळाडूंची तुलना करू तर त्याच उद्योगात प्रतिस्पर्धी कोण आहेत आणि त्यांचे बॅलन्स शीट किंवा नफा तोटा खाते कसे दिसतात त्याची तुलना उद्योगाच्या सरासरीशी किंवा विस्तृत कंपन्यांच्या बाबतीत विशिष्ट विभागांशी देखील केली जाऊ शकते म्हणून मी आपणास पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या स्वत च्या कंपनीचा पुन्हा अभ्यास करा आणि त्यांची इतर जोड्यांशी तुलना करा आपण मनी कंट्रोल सारख्या वेबसाइटवर जाऊ शकता जिथे ते तुम्हाला एक्सेल फॉर्मेटमध्ये बॅलन्स शीट मधील सर्व डेटा देतील आता आजच्या सत्रात आपण आणखी एका विश्लेषणाकडे जाऊया तर येथे पुन्हा आमच्याकडे शिपिंग कॉर्पोरेशनचा डेटा आला आहे परंतु आता हा दीर्घकालीन डेटा आहे हा 5 वर्षाचा डेटा आहे पूर्वीच्या सत्रांमध्ये आपण फक्त 16 आणि 17 ची तुलना करतो आज आपण 5 वर्षांच्या आकडेवारीची तुलना करू तर आपण ज्याची गणना करणार आहोत त्याला ट्रेंड एनलायसिस असे म्हणतात तर आपण मार्च 13 ची आकडेवारी 100 म्हणून घेऊ आणि त्याची बेस टक्केवारी म्हणून इतर आकडेवारीची तुलना करू तर आम्हाला माहित होईल की हालचाल कशी आहे हे ट्रेंड एनलायसिस म्हणून ओळखले जाते आपण सीएजीआर संचयी वाढीचे दर देखील मोजू शकतो परंतु आत्ता आपण ट्रेंड करू तर आपण आकडेवारी 100 इतकी घेतली आहे याची गणना कशी करावी हे आपण पाहिले आहे तर ही मार्च 13 ची आकृती आहे तर मार्च 14 ची आकृती F7 ओव्हल E7 म्हणून मोजली जाईल आता मार्च 15 साठी ते F7 वर डी 7 आहे समजतय का तर एफ 7 वर 16 मार्च सी 7 आणि मार्च 17 साठी आपण आकडेवारीची तुलना 13 मार्चच्या आकड्यांशी करू तर आपण महसुलाच्या ट्रेंडकडे पहात असाल तर लक्षात येईल की मार्च 17 100 जे कमी होते ते कमीतकमी वर आणि खाली होते आणि ते त्याच स्थितीत आहे तो किंचित खाली गेला आणि आता हे थोडेसे वाढले आहे क्षमस्व आणि हे उर्जेसाठी आहे मी हे लपवेल तर आपण भाग कॅपिटलसाठी देखील हे करू शकतो जरी हे जास्त अर्थ प्राप्त होणार नाही कारण भाग कॅपिटल टक्केवारीत रूपांतरित होते तर कॅपिटलची नोंद प्रत्येक वर्षी समान आहे 100 टक्के इतर आकडेवारी मध्येही फारसा बदल झालेला नाही पहिल्या 2 वर्षात पूर्वीच्या वर्षांत असलेली कंपनी तोट्यात होती माझ्या मते हे देखील टक्केवारीत रुपांतर झाले ते बदलत नाही परंतु आपण ते सोडतो समजतय का तर कंपनी आपले साठा कमी करत होती आता त्याचे साठा किंचित वाढले आहे आणि पुन्हा ते कर्ज घेण्याच्या ट्रेंडकडे किंचित कमी होत आहेत आपणास समजेल की कर्ज 100 हून हळू हळू खाली जात आहे कंपनी आपल्या दीर्घ मुदतीच्या कर्जाची पद्धतशीरपणे परतफेड करीत आहे आणि तुलनेने कर्जमुक्त होत आहे अल्प मुदतीची कर्ज घेण्यापूर्वी ती वर गेली मग ती खाली गेली आता ते पुन्हा वर गेले आहेत व्यापार देय जेथे हळू हळू खाली जात आहेत तेथे त्यांची संख्या बरीच वाढली आहे जर आपण एकूण चालू देय जबाबदाऱ्याच्या ट्रेंडकडे पाहिले तर ते किंचित वाढते कल दर्शविते जे काही आहे कारण त्यांचा महसूल अधिक किंवा कमी स्थिर आहे तर त्याकडे जाण्याचे कोणतेही कारण नाही आणि दृश्य मालमत्ता पुन्हा कमीतकमी स्थिर असतात कॅपिटल डब्ल्यूआयपी आपण एका वर्षात पाहू शकता की कॅपिटल डब्ल्यूआयपी जास्त होते कदाचित ते पुन्हा नवीन जहाज तयार करण्याच्या प्रक्रियेत होते आता ते कमी झाले आहे चालू वर्षात एकूण नॉनक्रॉन्ट मालमत्तांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे जर तुम्ही सध्याची मालमत्ता पाहिली तर तुम्हाला समजेल की सध्याची गुंतवणूक हळूहळू कमी होत आहे कदाचित ते त्यांच्या गुंतवणूकीची विल्हेवाट लावत आहेत इन्व्हेन्ट्रीमध्ये तरीही अगदी कमी प्रमाणात रक्कम आहे परंतु त्यांचा व्यापार देखील हळूहळू कमी होत चालला आहे रोख आणि रोखीची समतुल्यता कमी अधिक प्रमाणात स्थिर आहे एका वर्षात ती खाली गेली होती अल्प मुदतीच्या कर्ज आणि प्रगती दरम्यान वाढ झाली होती ते खाली गेले की ते पुन्हा वाढले आहेत तर याचा तपास करण्याची गरज आहे आणि एकूण मालमत्ता पाहिल्यास काही कालावधीत एकूण मालमत्तेत काही प्रमाणात दुर्गंधी येते तर या प्रमाणे ट्रेंड मध्ये जे केले जाते ते आपण जुन्या 100 वर्षापर्यंत घेतो आणि वर्षानुवर्षे तुलना साठी जातो आता आपण हे नफा तोटा खातेआयटमसाठी करू या कदाचित आपल्यासाठी नफा तोटा खातेवस्तूंसाठी अधिक अर्थ प्राप्त होईल आपण आधी नफा तोटा खाते पाहिले आहे तर आपण आकडे लपवू किंवा कदाचित मी 1 वर्षाची आकडेवारी ठेवू आता जर आपण महसूल पाहिला तर तुम्हाला समजेल की प्रथम 3 वर्षे ते स्थिर होते परंतु मागील 2 वर्षांत एक पडणे आहे इतर उत्पन्न तरीही ही एक छोटी रक्कम आहे परंतु ते हळूहळू खाली जात आहे कारण कदाचित त्यांच्या गुंतवणूकींचा देखील विल्हेवाट लावला जात आहे ऑपरेटिंग आणि थेट खर्च ते कमी होत आहेत कारण महसूल स्वतःच खाली जात आहे ऑपरेटिंग आणि इतर खर्चामध्ये घट आहे हे एक सकारात्मक चिन्ह आहे कारण आपण महसूल घटण्यापेक्षा अधिक घसरण पाहू शकता कर्मचार्यांचा खर्च कमी अधिक प्रमाणात स्थिर असतो वित्त खर्चातही फारसा बदल केला जात नाही कारण पूर्वीच्या वर्षांच्या तुलनेत ते कर्ज परतफेड करीत आहेत डेप्रिसिएशन आकडेवारी खाली जात आहे कदाचित त्यांची मालमत्ता जुनी होत आहे इतर खर्च तरीही नगण्य नफा बघितला तर आता काही कालावधीत नफ्यात लक्षणीय घट झाली आहे कर एकूण कर पूर्वी वाढले होते आता ते खाली गेले आहेत आणि अंतिम आकडेवारी नुसार निव्वळ नफ्यातही घट दिसून येत आहे जी फारच सकारात्मक चिन्ह नाही म्हणूनच ट्रेंडची गणना केली जाते फक्त 2 किंवा 3 वर्षे पाहण्याऐवजी ट्रेंडचा हेतू दीर्घकालीन दृष्टीकोन असतो आपण थोडासा दीर्घ मुदतीच्या दृष्टीकोनातून पाहतो परंतु आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की उद्योग वाजवी स्थिर असावा दीर्घकालीन दृष्टीकोनातून आणि त्या कंपनीतही मोठे बदल होऊ नयेत तर शिपिंग कॉर्पोरेशन सारख्या कंपनी साठी हे चांगले आहे कारण त्यांच्या मालमत्तांमध्ये किंवा त्यांच्या महसूल मॉडेलमध्ये कोणतेही मोठे बदल झाले नाहीत समजत आहे आता यासह आपण विश्लेषणाच्या मोठ्या स्वरूपाकडे जाऊ ज्याला रेशो विश्लेषण असे म्हणतात आता हेवेल्स लिमिटेड साठी हा डेटा आहे ही ग्राहक वस्तू उत्पादन करणारी कंपनी आहे मी तुम्हाला विनंती करतो की तुमचे रेशो स्टेटमेंट तयार ठेवा कारण आपण विविध गुणोत्तरांची गणना करत आहोत मी आपल्यास सामायिक केलेली स्टेटमेंट्स फक्त दर्शवतो परंतु आपल्याकडे ते नसल्यास आमच्याकडे केवळ एक प्रकारचे आवृत्ती आहे कृपया ते स्टेटमेंट्स तयार ठेवा कारण आपण सहजतेने गुणोत्तरांची गणना करू शकतो आता तरलतेच्या गुणोत्तरांकरिता आपण पूर्वीच्या रोख रकमेविषयी चालू आणि द्रुत गुणोत्तरांवर चर्चा केली आहे जी सध्याच्या दायित्वांद्वारे चालू मालमत्ता आहे आणि द्रुत उत्तरदायित्वांनी द्रुत मालमत्ता आहे येथे आपण सध्याच्या उत्तरदायित्वांवर त्वरित प्रमाणात गेलो आहोत जे अधिक पुराणमतवादी उपाय आहे कॅश रेश्यो म्हणून ओळखले जाणारे एक प्रमाण देखील असू शकते जिथे आपण सध्याच्या उत्तरदायित्वाच्या टक्केवारी प्रमाणे रोख रकमेच्या समकक्ष मोजत आहोत आता हे आणखी पुराणमतवादी आहे सध्याच्या जबाबदार्या परतफेड करण्यासाठी आमच्याकडे किती रोख आहे हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे तरलतेशी संबंधित आणखी एक गुणोत्तर म्हणजे निव्वळ कामकाजी कॅपिटलची यादी कार्यरत कॅपिटल च्या आधारे यादी कार्यरत कॅपिटल म्हणजे सीए वजा सीएल निव्वळ कामकाजाच्या कॅपिटलसाठी उच्च प्रमाण किंवा कमी प्रमाण असणे चांगले आहे का उच्च गुणोत्तरांचा अर्थ असा होईल की त्यांचे कार्य शील कॅपिटल तुलनेने तिकडे आहे कारण यादी इतकी लिक्विड मालमत्ता नाही इतरांप्रमाणे सध्याचे आणि द्रुत गुणोत्तर यासारखे गुणोत्तर सामान्यत तरलतेच्या दृष्टिकनातून चांगले असते जरी आपल्याकडे दोन प्रमाण जास्त असल्यास त्याचा नफावर विपरीत परिणाम होतो पुढील गुणोत्तर नफा समजणे खूप सोपे आहे कारण हर दिवस हा एकूण ऑपरेटिंग रेव्हेन्यू असतो आणि आपण अंश मध्ये संबंधित नफा घेतो आत्ता ईबीआयडीटीए घेतला आहे मला आशा आहे की आपण EBIDTA या संज्ञेबद्दल ऐकले असेल हे व्याज डेप्रिसिएशन आणि प्रमाणिकरणापूर्वी मिळकत आहे हा शब्द अमेरिकेत खूप लोकप्रिय आहे आणि बर्याचदा विश्लेषणाद्वारे व्यवसायाद्वारे तयार केलेला रोख नफा जाणून घेण्यासाठी वापरला जातो तर मग आपण त्याची विक्री नंतर ईबीआयटी किंवा पीबीआयटीची टक्केवारी म्हणून गणना केली आहे व्याज करण्यापूर्वी विक्रीच्या टक्केवारी नुसार हा ऑपरेटिंग महसूल किंवा नफा आहे आणि निव्वळ नफ्यावर मार्जिन कर लावतो त्यापैकी रिटर्न रेशो बद्दल आपण चर्चा केली आहे आरओआय कदाचित सर्वात महत्वाची गोष्ट आहे जी रोजगार निर्मित कॅपिटलवर अवलंबून असते ती कंपनीच्या पातळीवर किंवा प्रकल्प स्तरावर देखील केली जाऊ शकते तर रोटा जो एकूण मालमत्ता परतावा आरओई ईपीएस आहे जो भागधारकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे हा विशिष्ट गुणोत्तर आपण यापूर्वी चर्चा केली नव्हती जी ईव्हीए इकॉनॉमिक व्हॅल्यू एडेड म्हणून ओळखली जाते ईव्हीएमध्ये आपण पीएटी किंवा निव्वळ नफा निव्वळ ऑपरेटिंग नफा घेत नाही परंतु आपण कर कमी करतो तर करानंतर निव्वळ कार्यवाही आणि आपण कॅपिटलसाठी शुल्क कमी करू कॅपिटल च्या किंमतीत कॅपिटल कारण आपल्याला व्याज किंवा लाभांश स्वरूपात कॅपिटल ची भरपाई करावी लागेल आपण कॅपिटल च्या किमतीच्या वेटेड अवरेज दराची गणना करू आणि ते सर्व कॅपिटल वर लागू करा येथे कॅपिटल फक्त इक्विटीचा संदर्भ देत नाही परंतु एकूण कॅपिटल चा वापर करते तर कॅपिटल च्या किंमतीत कोणतेही पीएटी वजा कॅपिटल आपल्याला ईव्हीएके नावाने आणखी एक मोठी नफा देत नाही तर आपण सर्व गुणोत्तरांकडे जाण्याची गरज नाही परंतु स्टेटमेंट्स तयार ठेवा आता पुढील प्रकारचे गुणोत्तर गुणोत्तर आहेत आपण त्यांच्याबद्दल विस्तृत चर्चा केली आहे तर मी पुन्हा सांगणार नाही परंतु थोडक्यात ही सूत्रे आहेत या वस्तू कोठे शोधायच्या हे देखील दिले आहे आपल्याला आठवते की परतावा गुणोत्तर आणि उलाढाल प्रमाण संमिश्र आहेत एक आकृती नफा तोटा खाते ची आहे आणि इतर आकृती बॅलन्स शीटची आहे ईक्विटी किंवा कर्ज ईक्विटी गुणोत्तर कर्ज हे सर्वात लोकप्रिय लीव्हरेज रेशो आहेत आपण ते मालमत्ता प्रमाण व्याज व्याप्ती प्रमाण देखील घेऊ शकता आणि शेवटचे तीन गुणोत्तर विशेषत समभागधारकांसाठी उपयुक्त आहेत जे पीई रेशो डिव्हिडंड उत्पन्नाच्या स्वरूपात आहेत मला वाटतं लाभांश उत्पन्न आपण चर्चा केलेले नाही तर लाभांश उत्पन्न म्हणजे डीपीएस किंवा बाजारभावानुसार विभाजित प्रति शेअर लाभांश आता गुंतवणूक दाराच्या कोनातून लाभांश किती टक्के मिळतो हे शोधण्याचा प्रयत्न करतो म्हणूनच त्यास डिव्हिडंड यील्ड असे म्हटले जाते लाभांश पेआउट प्रमाण ईपीएस भागिले डीपीएस आहे तर आम्हास कळेल की त्यांच्या उत्पन्नातील टक्केवारीचा लाभांश देऊन किती टक्के वाटप केला जात आहे उच्च चांगले आहे की कमी चांगले आहे जास्त नाही म्हणजेच कंपन्या भागधारकांना अधिक रोख लाभांश मिळतो कमी म्हणजे आपला अर्थ असा आहे की कंपनी त्या रकमेवर गुंतवणूक करीत आहे आणि ती वाढीची कंपनी आहे म्हणून कॉम्प उद्योग आणि कंपनीच्या टप्प्यानुसार कंपन्यांना अनेक वेळा पेआऊट रेशो ठरवायचा असतो आणि कंपन्या सतत हे ठीक ठेवण्याचा प्रयत्न करतात तर हे विविध गुणोत्तरांचे सारांश स्टेटमेंट्स होते आता आपण हेव्हेल्सच्या वास्तविक आकडेवारी कडे जाऊ आणि महत्त्वपूर्ण गुणोत्तरांची गणना करण्याचा प्रयत्न करू आता आपल्याकडे बॅलन्स शीट आणि नफा तोटा खाते दोन्ही आहेत जेणेकरून आपण एकत्रित प्रमाणांची गणना करू शकेन आणि प्रथम बॅलन्स शीट मध्ये एक दृष्य पाहण्याचा प्रयत्न करू तर आपण पाहू शकता की कॅपिटल स्थिर आहे साठ्यात हळूहळू वाढ होत आहे तर कंपनी एक नफा मिळवणारी कंपनी होती त्यांचे दीर्घकालीन कर्ज त्यांनी परत केले आहे आणि आता ती एक शून्य कर्ज कंपनी बनली आहे अल्प मुदतीची कर्ज देखील परतफेड केली जाते व्यापार देय जवळजवळ स्थिर असतात चालू देयता इतर चालू देयता काही प्रमाणात वाढत आहेत दृश्य मालमत्ता थोडी वर गेली आहेत तर कंपनी काहीतरी गुंतवणूक करीत आहे पूर्वीच्या काळात त्यांची नॉनकँरंट गुंतवणूक दुप्पट झाली होती आता रोख आणि रोख समकक्षता वाढली आहे आता आपल्याला प्रत्येक आकडे पाहण्याची गरज नाही परंतु आमचा फक्त बॅलन्स शीट पाहिला गेला आता आपण काही महत्त्वपूर्ण गुणोत्तरांची गणना करण्याचा प्रयत्न करूया तर जर आपण तरलतेमध्ये तरलतेपासून सुरुवात केली तर आपण कोणते गुणोत्तर मोजू इच्छिता तरलतेमध्ये महत्त्वपूर्ण गुणोत्तर म्हणजे काय हे कोणी सुचवू शकेल मला वाटतं की तुमच्या तील बहुतेकांना हे माहित आहे की सध्याचे गुणोत्तर सर्वात महत्वाचे गुणोत्तर आहे आणि सूत्र सीए CA Current Assets आहे जे सध्याच्या जबाबदार्यानुसार एकूण मालमत्ता आहे तर हे गुणोत्तर करण्याचा प्रयत्न करूया CA एकूण करंट असेट्स भागिले CL एकूण करंट लायबिलिटी तर आम्हाला 1 88 मिळेल तर 3 वर्षांच्या कालावधीत आपण पाहू शकता की करंट मालमत्तेत हळूहळू वाढ होत आहे हे एक चांगले चिन्ह आहे सामान्यत होय कारण आम्हाला माहित आहे की प्रमाण प्रमाण 2 ते 1 आहे आणि त्यांच्या बाबतीत गुणोत्तरात थोडीशी वाढ झाली आहे आणि आपण प्रमाण प्रमाणात जाण्याचा प्रयत्न करीत आहोत इतर कोणतेही महत्त्वपूर्ण तरलता प्रमाण कधीकधी आपल्याला माहित आहे की आपण द्रुत प्रमाण गणना करतो आता आपण त्वरित प्रमाण कसे मोजायचे म्हणजे क्षमस्व हे करंट रेशो Current Ratio आहे आता आपण द्रुत रेशोसाठी जाऊ जे सूत्र काय आपण व्यापार वस्तू रोख समतुल्य अल्प मुदतीची कर्ज आणि एडव्हान्स आणि अन्य वर्तमान मालमत्ता घेतो दुसर्या शब्दात सामान्यपणे आपण गणकातील एकूण एकूण मालमत्ता वजा सूची सांगू शकतो तर कृपया माझ्या बरोबर गणना करण्याचा प्रयत्न करा आपण हे कंसात ठेवू सध्याची मालमत्ता वजा यादी लोक विविध गुणोत्तर वापरू शकतात आणि सूत्रामध्ये थोडासा फरक असू शकतो आणि द्रुत दायित्वांनी विभाजित केला जाऊ शकतो आपण मसुद्यावर बँक वजा केल्याशिवाय त्वरित उत्तर दायित्व चालू देय जबाबदारी इतकी कमी अधिक प्रमाणात असते आत्ता आपण पाहू शकता की असे कोणतेही अल्प मुदतीचे कर्ज नाही तर आपण सध्याची संपूर्ण उत्तर दायित्व घेऊ तर आपल्याकडे 1 2 आहे तर तो 0 81 नंतर 0 6 वर सुधारला आहे आणि आता 1 26 हे चांगले चिन्ह आहे का मला असे वाटते की आपण पाहिले आहे की साधारणपणे प्रमाण 1 ते 1 आहे तर ते कुठेतरी त्याभोवती आहेत तरलतेची स्थिती आरामदायक दिसते तर हे असे आहे जिथे आपण मोजले जाणारे प्रमाण फक्त बॅलन्स शीट वर आधारित आहे तर त्यांना बॅलन्स शीट प्रमाण म्हणूनही ओळखले जाते आता काय आहे इतर बॅलन्स शीट प्रमाण काय आहेत आपण त्यांच्या कॅपिटल च्या संरचनेवर देखील टिप्पणी देऊ शकतो किंवा ते गियरिंग किंवा फायदा म्हणून ओळखले जाते तर सर्वात लोकप्रिय प्रमाण म्हणजे कर्ज ईक्विटी रेशो तुम्हाला कर्ज ईक्विटी रेशोचे सूत्र काय आहे समभागधारकांनी इक्विटीवर फंड कर्जाद्वारे विभाजित केलेली दीर्घकालीन कर्ज आहे तर गुणोत्तर 0 06 होते आणि ते आता 0 झाले आहे चांगले चिन्ह आहे का होय स्थिरतेच्या दृष्टिकोनातून कारण ते हळू हळू तेथे कर्जाची परतफेड करीत आहेत जरी पूर्वीची कर्जे जास्त नव्हती ते केवळ 6 टक्के होते परंतु आता त्यांच्या परतफेडसह देखील काही लोक दीर्घ मुदतीच्या कर्जाऐवजी दीर्घ मुदती साठी तसेच अल्प मुदतीच्या कर्ज घेतात जेणेकरून त्या परिमाणात एकूण 0 रक्कम असते तर हे कर्ज ईक्विटी रेशो म्हणून ओळखले जाते आता आपण त्यांच्या नफा आणि तोटा खात्यावर जाऊया तर नफा तोटा खाते मध्ये कोणत्या गुणोत्तरांची गणना केली जाऊ शकते एक विशिष्ट गुणोत्तर एक नमुनेदार प्रमाण जे आपण मोजतो ते म्हणजे निव्वळ नफा प्रमाण किंवा विविधता नफा प्रमाण तर आपण त्यांच्या निव्वळ नफा किंवा नफ्याकडे जाऊ या कालावधी साठी जे 715 आहे तर विक्री नंतर एनपी रेशो नफा आता नेहमीच प्रश्न असतो की कोणत्या आकडेवारी घ्याव्या कारण आपल्याला ऑपरेशन मधून कमी उत्पादन शुल्क ऑपरेशन निव्वळ महसूल इतर कार्यकारी महसूल एकूण कार्यकारी महसूल आणि एकूण महसूल प्राप्त झाला आहे सर्व साधारणपणे हा महसूल नंतर निव्वळ नफा असल्याने कोणताही आकडा वाजवी असतो परंतु एकूण महसूल अधिक अर्थ प्राप्त होतो तर आपणास 0 12 प्राप्त होत आहे आपण टक्के मध्ये रूपांतरित होऊ जवळजवळ 13 टक्के आहे तर तुम्ही पाहु शकता की निव्वळ नफ्यात वाढ झाली आहे टक्केवारी म्हणून ती दहा टक्क्यांवरून 13 टक्क्यांपर्यंत वाढली आहे ही चांगली चिन्हे आहे का निश्चितच कारण उच्च नफा नेहमीच फायदेशीर असतो आपण एनपीबीटी रेशो म्हणून ओळखल्या जाणार्या करा पूर्वी विविध स्तरावर नफा देखील मोजू शकतो तर 12 टक्के ते 17 टक्के सीएनपी 80 जे कमी असल्याचे आढळले कारण ते करा पूर्वी आहे आणि आपण आणखी एक घेऊ जे ऑपरेटिंग नफा म्हणून ओळखले जातात आता आपण आपला महसूल पाहता आणि आपल्याला एकूण खर्च आला आहे त्यांनी कोणत्याही परिचालन नफ्याची गणना केली नाही परंतु सामान्यत जर आपण मूल्य डेप्रिसिएशन आणि वित्त खर्च परत जोडला तर आपल्याला व्याज आणि करा पूर्वी पीबीआयटी नफा मिळेल किंवा रोख नफा जाणून घेण्यासाठी आपण पीबीडीआयटीचीही गणना करू शकतो तर आपण येथे काय करत आहोत हे ठरवितो की हा अवमूल्यन आणि कर आधी नफा आहे या व्यवसायासाठी हा रोख नफा देखील आहे जो याला EBIDTA म्हणून देखील प्रसिद्ध आहे आता आपण ऑपरेटिंग रेव्हेन्यूशी तुलना करीत आहोत तर आपण पाहू शकता की त्यांच्याकडे जवळजवळ 15 टक्के इबीआयडीटीए आहे कारण त्यांच्या विक्री मुळे त्यांचा नफा थोडा वाढला आहे परंतु अन्यथा टक्केवारी नुसार तो स्थिर राहतो तर आता आपण बॅलन्स शीट आणि नफा तोटा खाते गुणोत्तर दोन्ही मोजले आहेत आता आपण रिटर्न रेशो इत्यादींच्या गणितासाठी जाऊ पण पुढच्या सत्रामध्ये धन्यवाद